नमस्कार आणि सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस आपले स्वागत आहे हे प्रात्यक्षिक Format String Vulnerabilities साठी आहे म्हणून आपण यापूर्वी Format String Vulnerabilities सिद्धांताकडे पाहिले आहे आणि काही उदाहरणेही आहेत जी आपल्या सिद्धांतात घेण्यात आली आहेत तर या व्याख्यानात आपण ही उदाहरणे दाखवू तर या गोष्टीसाठीचे कोड व्हर्च्युअल बॉक्स मध्ये उपलब्ध आहेत जो या विशिष्ट कोर्ससह येतो तर आपण NPTEL Codesmodule6 या डिरेक्टरीमध्ये व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड करू शकता या निर्देशिकेत आपल्याकडे format string vulnerability संबंधी सर्व कोड आहेत चला तर प्रथम print2 c उघडू आणि आपण जे पाहत आहात तो अगदी लहान प्रोग्राम आहे जिथे main येथे प्रारंभ होतो येथे 100 बाईटचे user string आहे आणि main फंक्शनचा वापर करून हे user string 0 वर सेट केले आहे आणि येथे एक strcpy आहे आता strcpy ही user string मध्ये 40a00408 भरते तेथे सहा x आणि नंतर s आहेत आणि शेवटी एक printf user string आहे हे लक्षात घ्या की printf चा पहिला argument हा फॉरमॅट स्पेसिफायर आहे या प्रोग्राममध्ये एक vulnerability आहे कारण printf येथे फॉर्मेट स्पेसिफायर हे user string मधे अस्तित्त्वात आहे ही स्ट्रिंग आहे म्हणूनच या प्रोग्रामचा उद्देश हे दर्शविणे आहे की आपण प्रिंटफच्या कार्यप्रणालीत बदल करू शकतो Top secret हा एक संदेश स्क्रीनवर दिसतो तर लक्षात घ्या की या प्रोग्राममध्ये कोठेही ग्लोबल व्हेरिएबल वापरला जात नाही परंतु जेव्हा आपण हा प्रोग्रॅम कंपाईल करून execute करतो तेव्हा आपल्याला जागतिक गुप्तता संदेश मिळेल तर हे करूया प्रोग्रॅम चालवण्यासाठी आपण make clean आणि नंतर make आणि ज्या प्रोग्राममध्ये आपल्याला रस आहे तो म्हणजे print2 तर आपण print2 run करू आणि जे काही पाहतो ते प्रिंट होते आणि शेवटी आपल्याला हे मिळते स्क्रीन वर प्रदर्शित होईल की top secret संदेश तर येथे काय घडत आहे ते या फॉर्मेटमध्ये काहीतरी मजेदार आहे जे user string मध्ये उपस्थित आहे म्हणूनच हा ग्लोबल व्हेरिएबल किंवा हा ग्लोबल डेटा पडद्यावर प्रिंट होईल तर प्रत्यक्षात काय होत आहे याचा शोध घेण्यासाठी जीडीबी बरोबर असे करू तर जीडीबी मध्ये प्रोग्रॅम execute करू ब्रेक पॉईंट वरून निर्दिष्ट करू म्हणून आपण ओळ 16 वर ब्रेक पॉईंट निर्दिष्ट करतो आणि printf मध्ये जाण्यापूर्वी आपण काही महत्वाच्या गोष्टींची नोंद घेऊ प्रथम ग्लोबल व्हेरिएबल चा पत्ता खालीलप्रमाणे निश्चित केले जाऊ शकते gdb px s ज्याचे मूल्य 804a040 आहे आणि येथे अस्तित्त्वात असलेल्या या स्ट्रिंगकडे पहा आणि ज्यामध्ये स्ट्रिंगमध्ये एन्कोड केले गेले आहे तेवढेच समान मूल्य आहे तर हे थोडेसे दर्शविले जाईल भारतीय संकेत म्हणून आपण येथून प्रारंभ केल्यापासून हे केले आहे तर हे 0804a040 आहे जे नेमका पत्ता आहे पुढील गोष्ट आपण लक्षात घेऊया की main वेगळे करणे आणि आपण पाहतो की या प्रकरणात येथे printf ला कॉल करणे म्हणजे printfPLT या विशिष्ट मेमरी स्थानावर आहे आणि परतीचा स्थान 0804851b येथे आहे तर हे लक्षात ठेवा आणि माझ्याकडे येथे एक नोटपॅड आहे आणि printf च्या पत्त्यावर परत येणारा पत्ता परत म्हणून 0804851b असा पत्ता नोट करु आपण प्रत्यक्षात पाहत असलेली पुढील गोष्ट म्हणजे user string चा पत्ता तर ते gdb px user string आहे आणि user string चा address ffffcf48 आहे ठीक तर आपण सिंगल स्टेप म्हणूया आणि काय होत आहे ते पाहू तर आपण si आणि सिंगल स्टेप अजूनही execute करीत आहोत आता या टप्प्यावर आपण स्टॅकवर काय आहे ते पाहू तर आपण अश्याप्रकारे gdb x19x esp करतो आणि आपण स्टॅकवर पहात असलेली पहिली गोष्ट म्हणजे रिटर्न पत्ता संचयित केलेला स्थान आहे तर लक्षात घ्या की रिटर्न पत्ता 084851b मध्ये आहे येथे या रिटर्न पत्त्याच्या आधी एक शब्द आहे जिथे printf चे arguments उपस्थित आहेत तर ffffcf48 ही printf साठी आवश्यकतेचा arguments आहे आणि तो user string चा सुद्धा पत्ता आहे आता जेव्हा printf executes होते तेव्हा user string चा पत्ता हा प्रथम arguments मधून read केल्या जाईल ते त्या विशिष्ट ठिकाणी ffffcf48 वर जाईल आणि स्ट्रिंगची सामग्री प्रिंट करण्यास प्रारंभ करेल उदाहरणार्थ त्यातील मजकूरात user string 0804a040 हा पहिला शब्द प्रिंट करेल आणि नंतर हे लक्षात येईल की पुढील आवश्यकता x आहे म्हणून जेव्हा x असेल तर याचा अर्थ असा होईल की स्टॅकवर असलेला पुढील अर्ग्युमेंट घेऊन तो प्रिंट करेल लक्ष्यात घ्या येथे आपल्याकडे user string बरोबरच printf वर कोणतेही arguments निर्दिष्ट करणे आवश्यक नाही म्हणूनच असे मानले जाते की या पहिल्या arguments च्या अगोदर 4 बाइट्स आहेत जिथे दुसरा arguments उपस्थित आहे आणि म्हणून डिस्प्ले 00000000 असेल त्याचप्रमाणे दुसर्या x printf वर असे गृहित धरले जाईल की स्टॅकवरुन हा तिसरा arguments असावा लागेल आणि म्हणूनच printed मुद्रित होईल त्याचप्रमाणे चौथा x हा f7e978fb प्रिंट करेल कारण printf हा युजर विश्लेषित करत आहे तेथे x आहे आणि 0804a040 असलेले स्थान या स्ट्रिंगचे विश्लेषण करणे सुरू ठेवेल जेव्हा एखादी x असेल तेव्हा आपल्याला ती दुसरा argument print करायचा आहे आणि म्हणून ती दुसर्या arguments साठी स्टॅककडे दिसते कारण आता या ठिकाणी प्रथम arguments निर्दिष्ट केला आहे ffffcf48 दुसरा arguments चार ठिकाणी असेल या अगोदर ffffcf34 वर आहे आणि printf सर्व शून्य असलेले हे मूल्य घेईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित करेल दुसर्या x printf च्या घटनेवर असे गृहित धरले जाईल की आपल्याला तिसरे अर्ग्युमेंट प्रिंट करायचे आहे आणि म्हणून ते स्टॅक 0x000000 आणि 64 मधून उचलेल आणि त्याचप्रमाणे चौथे पाचवे आणि पाचवे arguments f7e978fb आणि ffffcf6c आणि ffffd06c असेल शेवटची गोष्ट म्हणजे या विशिष्ट बिंदूवर आपल्याकडे s असलेल्या सहाव्या वितर्कातील आणि printf उपस्थित असलेल्या सहाव्या argument कडे हे मूल्य 0804a040 आहे आणि आपण s निर्दिष्ट केल्यामुळे ते या मूल्याचे स्पष्टीकरण देते आणि त्या पत्त्यातील मजकूर मुद्रित करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या बाबतीत हे मूल्य मूलत s चे पत्ता आहे जे येथे उपस्थित आहे आणि म्हणूनच printf ग्लोबल व्हेरिएबल च्या अनुषंगाने हा मेसेज प्रिंट करेल तर स्क्रीनवर जे दिसत आहे ते काही जंक असेल शून्यासारख्या स्टॅकच्या सामग्रीशी संबंधित मूल्ये 64 या f7ffff आहेत आणि म्हणून शेवटी s च्या संबंधित ही स्ट्रिंग असेल हा एक top secret message छापला जात आहे तर सुरू ठेवूया आणि printf प्रत्यक्षात काय प्रिंट करते ते पाहू आणि आपण त्याकडे पहात आहात आणि आपण पाहत आहात की ही 0 या शी संबंधित असलेल्या या पहिल्या x 64 शी संबंधित असलेल्या स्टॅकवर या विशिष्ट 0 शी संबंधित आहे दुसरा arguments आणि आपल्याला माहिती आहे की 64 खरोखर प्रदर्शित होत आहे आणि त्याच प्रकारे स्टॅकची इतर सामग्री सुद्धा आहे जी f7e978fb ffffcf6c आणि ffffd06c सारखी प्रदर्शित झाली आहे आणि शेवटी आपल्याकडे ही एक top secret message आहे आता हेच करण्याचा एक चांगला मार्ग आहे त्याऐवजी हा करण्याचा एक छोटा मार्ग सुद्धा आहे आणि तो print2a c फाइलमधे उपस्थित आहे जिथे कोड नेमका तोच आहे परंतु आपण निर्दिष्ट केलेली पद्धत बदलली आहे हे user string म्हणून येथे आपण केलेले कार्य हे आहे की आपण 0804a040 असा पत्ता दिला आहे तर हे यापूर्वी केले आहे आणि नंतर printf ला स्टॅकवर सहावा arguments घेण्यास आज्ञा देतो तर सहावा या प्रकरणातील arguments स्क्रीनवर असलेल्या छपाईशी संबंधित आहे जर आपण हा प्रोग्राम print2a execute केला तर आपल्याला स्टॅकमधून हा सर्व इंटरमिजिएट डेटा न छापता अगदी तसाच परिणाम मिळाला आहे तर लक्षात घ्या की येथे आपल्याला 0804a040 चा पहिला डेटा मिळाला आहे आणि मग तो थेट सहाव्या प्रवेशाकडे जाईल किंवा सहावा argument आणि कारणास्तव हा एक top secret message पडद्यावर छापला जाईल धन्यवाद